सर्वांना नमस्कार इंजिनीअरिगं ड्रॉईंग अडँ कॉम्प्युटर ग्राफिक्स च्या या ऑनलाईन प्रमाणपत्र अभ्यासक्रमामध्ये आपले स्वागत आहे आधीच्या तासात आपण सॉलिडवर्क्स सॉफ्टवेअर बद्दल शिकलो आजच्या तासात आपण सॉलिडवर्क्स कसे वापरावेत याच्या दोन उदाहरणांचा सराव करू या सॉलिडवर्क्स आयकॉन वर डबल क्लिक केल्यानंतर किंवा अँप्लिकेशन्स मधून हे टर्मिनल मिळेल तर यावर आपण कोणतीही वस्तू काढण्याच्या स्थितीत असू आणि तुम्हाला कोणती आवृत्ती वापरायची आहे हे तुमच्यावर अवलंबून आहे आपल्याकडे सॉलिडवर्क्स 2015 आवृत्ती आहे आणि आपण ती वापरत आहोत त्यामुळे जेव्हा तुम्ही नवीन आवृत्त्यांसाठी जात असाल तेव्हा सॉफ्टवेअरसाठी नवीन अपडेट्स असतील तरीही जुन्या आवृत्त्या सोप्या अभियांत्रिकी रेखांकन समस्यांचा सराव करण्यासाठी कार्य करतात तर सॉलिडवर्क ची पहिली पायरी म्हणजे न्यू या ऑब्जेक्ट नावाच्या माध्यमातून जाण्यासाठी माउस वापरणे येथे आपण हा नवीन पर्याय पाहू शकतो तेथे New वर क्लिक करा तर आपण ज्याचा सराव करत आहोत ते पहिले उदाहरण म्हणजे 2D स्केचेस किंवा काही भाग रेखाचित्र ज्यासह आपल्याला जायचे आहे तर आधीच्या तासात आपण सॉलिडवर्क्स 3 प्रकारच्या वस्तू ओळखतो याबद्दल शिकलो एक भाग रेखाचित्र दुसरा असेंबली रेखाचित्र तिसरे रेखाचित्रे तर पहिले 2D स्केचेस हे साधे 3D ऑब्जेक्ट्स असू शकतात जे एकमेव आहेत जर आपल्याला त्याची रचना करण्यात स्वारस्य असेल तर आपल्याला पार्ट ड्रॉइंग वर क्लिक करावे लागेल Part वर क्लिक करा नंतर OK वर क्लिक करा मग तेथे एक रिक्त स्क्रीन उघडेल पुन्हा प्रथम आपण नवीन या ऑब्जेक्टवर जाऊ नंतर ते पार्ट ड्रॉइंगसारखे काहीतरी उघडेल नंतर ओके क्लिक करा ते एक रिकामी जागा उघडते या रिकाम्या जागेत आमच्याकडे एक Feature Manager आहे जिथे फ्रंट प्लेन टॉप प्लेन आणि उजवे प्लेन स्थित आहे त्याचप्रमाणे आपल्याकडे स्केच टूलबार सारखे काहीतरी आहे स्केच रेखा आणि वेगवेगळ्या प्रकारची गोष्टी येथे आहेत येथे आणखी एक ऑब्जेक्ट आहे झूम वेगवेगळ्या प्रकारचे व्ह्यूज आणि इतर गोष्टी आहेत आणि खाली आमच्याकडे MMGS नावाची एकके आहे आणि हे MMGS आपल्या एककांचे प्रतिनिधित्व करते तर आता आपण एका साध्या उदाहरणाने सुरुवात करू हे पार्ट ड्रॉईंग उघडल्यानंतर जर आपल्याला हाताने काढायचे असल्यास आणि ती 2D शीट असल्यास आपल्याकडे ही एक शीट आहे की ज्यावर आपण काहीही काढू शकतो परंतु सॉलिडवर्कसाठी तुम्हाला ते कोणत्या प्रतलावर काढायचे आहे हे निश्चित करावे लागेल आणि कोणतेही रेखाचित्र काढण्याची सुरुवात करण्यासाठी शिफारस केलेले प्लेन म्हणजे फ्रंट प्लेन व त्याचीच निवड केली जाते तर त्यासाठी तुम्हाला काय करायचे आहे तर तुमचा माऊस फ्रंट प्लेन वर हलवा मग ते प्रतलाचे आयसोमेट्रिक व्ह्यू शोधून काढेल तुम्ही काहीही क्लिक करू नका फक्त तुमचा माउस हलवा त्याचप्रमाणे जर तुम्ही तुमचा माउस टॉप प्लेन वर हलवत असाल तर तो त्या पृष्ठभागाचा सपाट भाग दर्शवेल तर जर तुम्ही क्यूबॉइड सारखे काहीतरी गृहीत धरत असाल तर मध्यबिंदूंपैकी एक म्हणजे हे फ्रंट प्लेन आहे तर कट सेक्शनल प्रकारची गोष्ट म्हणजे प्रतलास थांबवणे आणि इथे एक उजवे प्लेन आहे तसेच आपण त्या क्यूबॉइड चे देखील उजवे प्लेन पाहू शकतो असेच आपण आयसोमेट्रिक ड्रॉईंग मध्ये देखील पाहिले आहे जर आपण हे पाहत असू तर फ्रंट प्लेन हे मुख्य अक्षांपैकी एक असल्याचे दर्शवते टॉप प्लेन हे तुम्हाला दुसरे मुख्य अक्ष देते आणि उजवे प्लेन तुम्हाला आणखी एक अक्ष देते तर पहिली गोष्ट जी आपण करणार आहोत ती म्हणजे फ्रंट प्लेन निवडा म्हणजे फक्त तुमचा माउस हलवा नंतर त्याच्या उजव्या बटणावर क्लिक करा तर माउस ला उजव्या बाजूला आणि डाव्या बाजूला अशी 2 बटणे आहेत आता उजवीकडे बटण निवडा एकदा का तुम्ही त्यावर एकदा क्लिक केले की एक एक डायलॉग बॉक्स उघडेल जो तुम्हाला असे काहीतरी दाखवेल की तुम्हाला त्या प्रतलास सामान्य रेखांकित करायचे आहे का तर हे आपल्याकडे असलेले हे चौकोनासारखे चिन्ह आहे जे सामान्य वेक्टर ला त्या दिशेने निर्देशित करीत आहे जर तुम्ही त्यावर क्लिक केले तर ते समोरच्या प्रतलासोबत संरेखित होईल तर पहिली पायरी म्हणजे तुमचा माउस फ्रंट प्लेनवर हलवा नंतर उजवे क्लिक करा आणि या सामान्य गोष्टीवर क्लिक करा आपल्याकडे ते फ्रंट प्लेन असेल त्याचप्रमाणे जर आपण ते वरच्या प्रतलावर काढणार असू तर आपल्याला त्या टॉप प्लेनवर एकदा उजवे क्लिक करावे लागेल त्यानंतर त्यावर डावे क्लिक केल्यास ते आपल्याला टॉप प्लेन देईल आपल्याकरिता सुरूवात करण्यासाठी शिफारस केलेले प्लेन हे फ्रंट प्लेन आहे डावे क्लिक करा नंतर पुन्हा एकदा डावे क्लिक करा हे आपल्याला फ्रंट प्लेन देईल तर आपण जी काही 2 डायमेन्शनल रेखाचित्रे काढणार आहोत त्यांचे रेखाटन आपण या समोरच्या प्रतलात करू तर चला ते करूया येथे रेषा वर्तुळ वक्र आणि इतर अनेक पर्याय आहेत तर सर्वप्रथम आम्ही काय करणार आहोत ते म्हणजे माऊस हलवून एकदा लेफ्ट क्लिक करा त्यानंतर तेथे एक रेषा आहे तीला निवडा नंतर एका बिंदूपासून दुसर्या बिंदूपर्यंत एक रेषा काढा Enter दाबा नंतर Escape दाबा त्यामुळे एक रेषा काढली जाईल आता या रेषेवर आपण काही एकके निर्दिष्ट करू हाच उद्देश साध्य करण्यासाठी त्या रेषेच्या शेजारी एक Smart Dimension बटण आहे तर या Smart Dimension चा वापर करून आपण त्या रेषेची लांबी समायोजित करू तर त्या Smart Dimension वर क्लिक करा आधी क्लिक न करता फक्त तुमचा माउस हलवा आणि मग त्यावर क्लिक करा जर तुम्ही त्या डायमेन्शन्ससह खूश असाल तर ते ठीक आहे पण जर तुम्ही त्या डायमेन्शन वर खूश नसाल तर तिथे फक्त 50 असे टाका आता ही एकके तुम्ही नेहमीच निवडू शकता तर जर तुम्ही 50 च्या खाली येत असाल तर त्या युनिटमध्ये एककांसारखे काहीतरी आहे जेथुं आपण mm ची निवड करू शकतो एकदा ते पूर्ण झाले की टिक मार्क वर क्लिक करा मग ते तुम्हाला 50 मिमी एवढे डायमेन्शन दाखवते पुन्हा पहिली पायरी म्हणजे फ्रंट प्लेन सामान्यपणे उघडल्यानंतर आपण आपल्या सोयीनुसार एका बिंदूपासून इतर बिंदूंवर काढलेली एक रेषा निवडू कारण हे एक सराव सत्र आहे नंतर Enter दाबा नंतर Escape दाबा असे केल्यास एक रेषा तयार होईल जर तुम्ही माउस हलवत असाल तर तुम्हाला आणखी माहिती दिसणार नाही आता ही रेषा आपण समायोजित करू इच्छितो त्यासाठी आपल्याला काय करावे लागेल तर Smart Dimensionवर क्लिक करा या रेषेवर क्लिक करा या डायमेंशनप्रमाणे आपण फक्त आपला माउस हलवू शकतो नंतर पुन्हा एक डावे क्लीक करू आता डायमेन्शन कितीही असेल तरी 75 एकक मिमी मध्ये आपल्याला स्वारस्य आहे त्या नंतर ओके वर क्लिक करा हे 75 मिमी ची एक रेषा काढेल प्रत्येक वेळेस माझी सूचना अशीच असेल की दर वेळी सर्व रेखांकनासाठी समान परिमाण वापरावे म्हणजे समान परिमाणांची समान एकके वापरावी जर तुम्ही mm ने सुरुवात केली तर त्या संपूर्ण स्केचमध्ये सर्वकाही mm ने जाईल तुम्ही काय करणार आहात तर फक्त mm वापरणार आहात मी हे का सुचवत आहे कारण आपण part drawing स्तरावर आहोत म्हणून आपण एक ऑब्जेक्ट तयार करतो आणि त्याची एकके mm असू शकतात पुढील भागाची रचना करत असू तेव्हा आपण सेंटीमीटर चा वापर करीत असू जर आपण या सर्व गोष्टींची पुरेशी काळजी घेतली नाही तर आपण तो ऑब्जेक्ट बनवण्याच्या स्थितीत नसू शकतो आणि समस्या उद्भवू शकते म्हणून सर्व वेळ मिमी सारख्या युनिट्सच्या एकाच प्रणालीसह जा आता मला एकापासून दुसर्याकडे झुकलेली रेषा हवी आहे आणि मला एका विशिष्ट कोनात आणखी एक रेषा काढायची आहे तर मला काय करायचे आहे ते म्हणजे मला पुन्हा ओळ निवडण्याची गरज नाही कारण मी कोणतेही Enter किंवा Escape बटण दाबले नाही त्यामुळे मी माझी ओळ मोकळेपणाने हलवू शकतो आणि Enter क्लिक करू शकतो आता मी फक्त Enter आणि Escape दाबू शकतो जेणेकरून मी त्या ड्रॉ मोड मधून बाहेर येईन आता मी माझ्या स्मार्ट डायमेन्शनचा वापर करू शकतो जर तुम्ही पुरेशी सावधगिरी बाळगली तर तुम्ही हा माउस अगदी सामान्यपणे हलवून त्याची लांबी समायोजित करू शकता किंवा आपण जमिनीच्या पातळीच्या संदर्भात त्या रेषेची उभी उंची देखील देऊ शकतो त्यासाठी तुम्ही फक्त तुमचा माऊस फिरवा मग तुम्ही पाहू शकता ते तुम्हाला हवे तसे मिळेल असलेल्या रेषांपैकी एक त्या दिशेला सामान्यपणे दर्शवेल त्या दिशेने तुम्हाला माउस वापरताना काळजी घ्यावी लागेल दुसर्या मार्ग म्हणजे जर तुम्ही त्यास थोडेसे वळवून थोडेसे फिरवत असाल तर ते त्याची उभी उंची दर्शवते त्याचप्रमाणे आपण या दिशेने देखील वापरू शकतो तर आपल्याला जी काही परिमाणे निर्दिष्ट करण्याची इच्छा आहे ती आपण करू शकतो उदाहरणार्थ मला ५० मिलीमीटर एवढी उंची हवी आहे त्यासाठी मी काय करतो 50 युनिट्स किंवा मिलीमीटर ची निवड करतो आणि ओके वर क्लिक करतो तर तुम्ही आता पाहू शकता की रेषा लहान झाली आहे कारण जमिनीच्या पातळीच्या संदर्भात त्याची उभी उंची ही 50 मिलीमीटर एवढी आहे आता तुम्हाला दुसरी एखादी वस्तू रेखाटायची आहे उदाहरणार्थ अखंड रेषेऐवजी मध्य रेषेप्रमाणे आपण मध्यरेषा काढूया त्यासाठी आपल्याला यावर क्लिक करायचे आहे तेथे ड्रॅग डाउन प्रकारचे एक त्रिकोणी बटण आहे त्यावर क्लिक करा तेथे जा तेथे मध्य रेषे सारखे काहीतरी आहे मध्यरेषा ही एका बिंदूपासून दुसऱ्या बिंदूकडे याप्रमाणे काढली जाईल नंतर Enter नंतर Escape दाबा तर तुम्ही मध्य रेषा काढण्याच्या स्थितीत असाल पूर्वीच्या तासात आपण पाहिले की जेव्हा तुमच्याकडे अक्ष व अक्षास सममितीय अशा प्रकारचे ऑब्जेक्टस असतात तेव्हा आपण ही मध्य रेषा वापरतो तर ती मध्य रेषा ही नेहमी मोठ्या डॅश आणि त्यानंतर लहान डॅश अशा प्रकारच्या स्वरूपात असते आता मी ह्या मध्य रेषेचे अंतर किंवा कदाचित लांबी समायोजित करू इच्छितो त्या नंतर स्मार्ट डायमेन्शन वापरू शकतो तेथे जा वर क्लिक करा मिलिमीटर सारखे कोणतेही युनिट 112 वर समायोजित करा नंतर ओके क्लिक करा याने मध्य रेषेची लांबी आपोआप समायोजित केली जाईल जोपर्यंत तुम्ही स्केच मोडमध्ये असालतोपर्यंत तुम्हाला येथे पेन्सिल सारखे चिरत असलेले चिन्ह आणि राइट10 असे असलेले चिन्ह असे काहीतरी दिसेल हे तुम्हाला सूचित करते की तुम्ही स्केच मोड मध्ये आहात याचा अर्थ तुम्ही त्या प्रतलात आहात तुम्ही जो कुठला ऑब्जेक्ट निवडाल तो तुम्ही काढण्याच्या परिस्थितीत असाल तुम्हाला जर या गोष्टी हटवायच्या असतील तर तुम्हाला स्केच मोडमधून बाहेर यावे लागेल जर तुम्हाला या गोष्टी पुसून टाकायच्या असतील तर तुम्ही लगेचच ते स्केच मोडवर करू शकत नाही म्हणजे मी लगेचच या ओळी हटवू शकत नाही त्यासाठी प्रथम एस्केप दाबा किंवा तिथे जाऊन त्या ऑब्जेक्टवर क्लिक करा त्यानंतर मी त्या स्केच मोडमधून बाहेर आलो आता मला पुन्हा काही काढायचे असेल तर मला फ्रंट प्लेन निवडावे लागेल आणि अशाच गोष्टी मला करायच्या आहेत आता मला ही ओळ हटवायची आहे मी काय करायला हवं त्यावर क्लिक करा आता ते खालील आयटम हटवा असे म्हणत आहे का होय तर तसे असल्यास तुम्ही ते हटवा तर जेव्हाही तुम्ही स्केच मोडमधून बाहेर येत असता तेव्हा ते तुम्ही रेखाचित्र सेव्ह करत नाही तर त्यास हटवत असता जर तुम्ही काही सेव्ह करणार नसाल तर ते सर्व काही हटवते तर आपण ते पुन्हा एकदा करूया मला यामध्ये करायचे आहे कारण यात मी सर्व काही हटवले आहे आता जर याची रचना तयार करायची असेल तर फ्रंट प्लेनवर जा फक्त तुमचा माउस हलवा आणि उजवे क्लिक करा नंतर ते नॉर्मल टू प्लेन असे दर्शवेल त्या नॉर्मल टू प्लेनवर क्लिक करा ते सामान्य प्लेन उघडेल आता मला एक रेषा काढायची आहे मध्यरेषा एका ठिकाणाहून दुसऱ्या स्थानावर काढा नंतर Enter Escape दाबा आता त्याचप्रमाणे मला रेषासारखे काहीतरी काढायचे आहे तर ते लम्ब कोठे आहे हे आपोआप ओळखते मी ती दाबू शकतो नंतर एंटर दाबा एस्केप दाबा आपण अजूनही एस्केप मोडमध्ये आहोत मला फक्त ही ओळ हटवायची आहे नंतर तुमच्या कीबोर्ड वरील Delete हे बटण दाबा त्यामुळे जेव्हा तुम्हाला एखादी विशिष्ट वस्तू हटवायची असेल तेव्हा तुम्हाला स्केच मोडवर राहावे लागेल तुम्ही स्केच मोडमधून बाहेर आल्यावर त्यापैकी एक निवडा बहुधा तुम्ही इतर कोणत्याही गोष्टी निर्दिष्ट करत नसल्यास ते संपूर्ण ऑब्जेक्ट हटवते त्यामुळे हटवलेले ऑब्जेक्ट वापरण्याच्या बाबतीत तुम्हाला काळजी घ्यावी लागेल आता मला या प्रतलावर एक आयत काढायचा आहे तर प्रथम मी काय करू मी हे हटवीन त्यानंतर frontal plane Normal तो येथे जाईन मी नेहमी स्क्रोल बटण वापरू शकतो आत्ता मी या 2 माऊस क्लिकचा वापर करीत आहे इथे स्क्रोल बटणासारखे काहीतरी आहे आपण ते स्क्रोल करत असल्यास ते त्या प्रतलावर त्याचे आकारमान वाढवते किंवा त्याचे आकारमान कमी करते तर आता आपण झूम इन करतो ते झूम कमी होत आहे मी हे समायोजित करू इच्छितो मी हे झूम टू एरिया नेहमीच वापरू शकतो तेथे Zoom to Area zoom out of that plane यासारखी बटणे देखील आहेत आता त्या समोरच्या प्रतलावर मला एका कोपऱ्यात आयत काढायचा आहे एका ठिकाणाहून मला काय करायचे आहे कोपऱ्यातील आयत म्हणजे मला एक कोपरा दुसर्या कोपऱ्यात निर्दिष्ट करावा लागेल तर मी त्या कोपऱ्यातल्या आयतावर क्लिक करेन नंतर क्लिक करा म्हणजे क्लिक करा आणि त्यास धरून ठेवा आपण ते पुन्हा एकदा करूया जर मला या स्केच मोडमधील सर्व काही हटवायचे असेल तर मी काय करू शकतो तुमचे डावे क्लिक बटण वापरा ते धरून ठेवा धरून ठेवा म्हणजे रिलीझ न करता सतत दाबा नंतर ऑब्जेक्ट निवडा नंतर ते सर्वकाही निवडते व मग तुम्ही त्यास हटवू शकता तर आता मला त्या सामान्य प्रतलावर एका कोपऱ्यात आयत काढायचा आहे कोपऱ्यातील आयतावर क्लिक करा मी कोणत्याही माउसला स्पर्श केला नाही कारण मी आधीच त्या कोपऱ्यावर क्लिक केले होते आता त्याच्यावरून बाजूला गेल्यावर आपल्याला काय करावे लागेल तर कोपऱ्यातील एक बिंदू निवडावा लागेल पिक करणे म्हणजेच क्लिक करणे माउस ला पकडून ठेवा म्हणजे तो माउस धरा नंतर तो बटण दाबून धरून माउस हलवा आणि धरून ठेवा आणि आता एका ठिकाणी हलवा एकदा ते पूर्ण झाल्यावर तुमच्याकडे तो आयत त्या प्रतलात असेल आता मला त्या आयताचे तंतोतंत निर्दिष्ट परिमाण हवे आहेत त्यासाठी मी पुन्हा Smart Dimension वापरू शकतो त्यापैकी एकावर क्लिक करा आता ते 49 22 आहे मला जे हवे आहे ते 50 मिलीमीटर एवढे आहे तर 50 मिलीमीटर वर जा नंतर ओके वर क्लिक करा नंतर Escape दाबा याचा अर्थ त्या बाजूला 50 मिलीमीटर निश्चित केले आहे दुस या बाजूला मी ते डायमेन्शन पुन्हा समायोजित करू इच्छितो त्याकरिता काय करावे लागेल तर त्यावर क्लिक करा व ते सुमारे 25 मिलीमीटरवर हलवा तर मिलीमीटर आणि ओके क्लिक करा नंतर एस्केप दाबा जर तुम्ही पूर्ण केले तर ते योग्य डायमेन्शनसह संपूर्ण आयत तयार होईल आता जेव्हा आपण वापरत असलेल्या वेगवेगळ्या गोष्टी तयार करू इच्छितो तेव्हा आपण जाऊन आणखी एक प्रकारचा आयत तयार करण्यास घेऊ या आयताला आपण काय म्हणू मध्यभागी असलेला आयत याचा अर्थ असा की मी एक बिंदू निवडण्याच्या स्थितीत असेन जेथून मला संपूर्ण पानावर आयत काढायला सुरुवात करायची आहे हे समोरच्या प्रतलावर सामान्य दिशेने असलेल्या २ डायमेन्शनल पृष्ठासारखे आहे आहे एकदा मी त्या फ्रंटल प्लेनवर क्लिक केल्यावर आपण ते तयार करणार आहोत कोणतेही 2D रेखाचित्र आम्ही फक्त त्या एका विशिष्ट प्रतलावर तयार करणार आहोत आणि आपण जे शिफारस केलेले प्लेन वापरणार आहोत ते म्हणजे फ्रंट प्लेन आहे आता येथे एक बिंदू आहे जो आयताच्या मध्यभागी असायला हवा होता तर अशा प्रकारच्या आयताला आपण मध्यभागी असलेला आयत असे म्हणतो उदाहरणार्थ हे मी निवडले आहे आता त्यासाठी मला काय करावे लागेल या बिंदूंपैकी एक निवडा त्यातील एका बिंदूवर डावे क्लिक करा नंतर हलवा मी त्यास धरून दाबत नाही तर मी फक्त क्लिक करतो तर येथे तो कोपऱ्यातील बिंदू निवडला गेला आहे आता मी फक्त माझा माऊस छानपैकी हलवतो वेगवेगळ्या ठिकाणी सोडतो त्या आधारावर मी एका आयत तयार करण्याच्या स्थितीत असेन आता पुन्हा क्लिक करा आता माझे हात देखील रिकामे आहेत आयताची रचना करून झाली आहे आता मला Smart Dimension हवे आहे आणि त्याकरिता हे 10 युनिट्स 10 मिलिमीटर म्हणून निर्दीष्ट करावे लागतील आता ओके वर क्लिक करा आता इतर परिमाणे मी वापरू इच्छितो त्यासाठी मला पुन्हा Smart Dimensionवर क्लिक करावे लागेल किंबहुना मी आधीपासूनच Smart Dimensionवर आहे म्हणूनच Smart Dimension येथे हायलाइट केले आहे तर पुन्हा स्मार्ट डायमेन्शन्सवर क्लिक करा आणि मिलिमीटर सारखे 40 युनिट्स करण्यासाठी वापरा नंतर Escape आणि Escape दाबा तर आपला हा मध्य आयत पूर्ण झाला आहे आता आपण इतर प्रकारचे आयत वापरू शकतो येथे 3 बिंदूंचा वापर करून कोपऱ्यात आयत काढणे या सारखा दुसरा पर्याय आहे आपल्याकडे 3 वेगळे बिंदू आहेत आता मला एका कोपऱ्यात आयताची रचना करायची आहे आता याची निवड करा आणि नंतर कोणतेही बटण न धरता तुमचा माउस हलवा पहिला बिंदू निवडा दुसरा बिंदू निवडा तसेच तिसरा बिंदू निवडा पूर्ण झाल्यावर Escape Escape असे दोनदा दाबा तर आता हा ऑब्जेक्ट इथे स्थानापन्न झाला आहे आता स्मार्ट डायमेन्शन चा वापर करा आणि कदाचित त्यात 15 युनिट्स एवढा बदल करा आणि हे कदाचित 24 युनिट्स एवढे आहे नंतर Escape दाबा अशा प्रकारे आपल्याला 3 बिंदू वापरून हे कोपऱ्यातील आयत तयार करायचे आहेत आता कदाचित आपल्याला एका चौरसाची रचना करायची आहे तर ते कसे करायचे तोच आयत आपण वापरू शकतो आपण दोन्ही बाजू समायोजित करण्यासाठी स्मार्ट डायमेन्शन वापरतो आपण एका बिंदूपासून दुसऱ्या बिंदूपर्यंत जाण्यासाठी यापैकी कोणत्याही कोपऱ्याच्या आयतासारखे काहीतरी वापरतो प्रथम मी ते आयताप्रमाणे रेखाटन आणि नंतर मी स्मार्ट डायमेन्शन चा वापर कारेन 10 युनिट्स म्हणून यावर क्लिक करा आणि हे देखील 10 युनिट्स आहेत नंतर Escape Escape Escape असे दाबा तर आयतासाठी वापरल्या जाणाऱ्या समान आज्ञावली चा वापर करून आपण चौरस देखील बनवू शकतो तुम्हाला ऑब्जेक्ट मध्ये जर एखादा चौरस तयार करायचा असेल किंवा इतर कोणतीही आयताकृती रेषा तयार करायची असेल तर ते अगदी सरळ आहे तुम्ही या रेषेवर क्लिक करा इथून ते त्या रेषेच्या मध्यबिंदूपर्यंत असलेल्या बिदूंपैकी एक बिंदूची निवड करा आता ते एकमेकांस जोड नंतर एंटर दाबा आणि त्या रेषेचा वापर करून ते पूर्ण करा आता आपल्याला समांतरभुज चौकोन तयार करायचा आहे कारण आयत नेहमी कडांना 90 अंशांचा कोन तयार करतात तसेच चौरस देखील 90 अंशांचा कोन बनवतात मला समांतरभुज चौकोन तयार करायचा असेल तर त्यासाठी मला या समांतरभुज चौकोनावर क्लिक करावे लागेल आता जर तुम्हाला माउस देखील दिसत असेल तर कर्सर जवळ ते समांतरभुज चौकोनासारखे काहीतरी दाखवत असेल आता या डाव्या बाजूला काळजीपूर्वक पहा इथे वेगवेगळे पर्याय आहेत तर तुमचे सॉलिडवर्क तुम्हाला विविध पर्याय दाखवते जसे तुम्हाला ह्या कोपऱ्यापासून त्या कोपऱ्यापर्यंत एखादा ऑब्जेक्ट हवा असेल किंवा कदाचित मध्यापासून कोपऱ्यापर्यंत जाणारा एखादा ऑब्जेक्ट हवा असेल किंवा 3 वेगवेगळे बिंदू हवे असतील तर हे सर्व पर्याय उपलब्ध असतील आणि आणखीही बरेच पर्याय उपलब्ध असतील आणि हा समांतरभुज चौकोन आपण त्या प्रकारे देखील बनवू शकतो त्याचप्रमाणे कोपऱ्यात बनवलेल्या आयताप्रमाणे या कोपऱ्यापासून ते त्या कोपऱ्यापर्यंत समांतरभुज चौकोनाची रचना देखील आपण करू शकतो येथे डिफॉल्ट पर्याय हायलाइट केलेला आहे कारण तुम्हाला पहिला बिंदू आणि दुसरा बिंदू निवडायचा आहे तसेच तिसऱ्या बिंदूकडे झुकाव द्यावा लागेल जर आपल्याला त्याची रचना करायची असेल तर ते करूया तर पहिला बिंदू दुसरा बिंदू आणि हा तिसरा बिंदू तुम्ही पाहत आहात जर मी यास हलवत आहे तर तो अँडजस्ट करून तो झुकणारा कोन पूर्ण करतो आता माझ्या स्मार्ट डायमेन्शनच्या आधारावर मी काय करू शकतो ते मी वापरू शकतो कदाचित निर्दिष्ट करण्याकरिता त्याचा वापर करू शकतो आता मला फक्त लांबीच नाही तर कोन हे देखील डायमेन्शन म्हणून हवे आहेत तर हा उद्देश साध्य करण्यासाठी देखील आपण Smart Dimension वापरू शकतो तेथे आडवे असे काहीतरी म्हणजे ऑर्डिनेट डायमेंशन त्याची आपण निवड करूया उदाहरणार्थ या 2 बिंदूंमधील आडवे अंतर हे 15 युनिट्स एवढे आहे तर मग आपण 15 वर क्लिक करू एका कोपऱ्यापासून दुसऱ्या कोपर्यात आडवे अंतर हे 15 युनिट्स एवढे असले पाहिजे त्याचप्रमाणे उभे अंतर देखील आपण अड्जस्ट करू शकतो त्याच समांतरभुज चौकोनात आपल्याला 2 कोपऱ्यातील बिंदू वापरायचे आहेत पहिला बिंदू व दुसरा बिंदू यांची जर आपण निवड करत असू तर तो थेट आयत तयार करतो कारण आयत हा या समांतरभुज चौकोनाचा भाग आहे आता नवीन शीट उघडण्यासाठी आपल्याला हे शीट लगेच बंद करावी लागेल किंवा आपल्याला हे रेखाचित्रे जतन करण्यात रस असेल तर मग आपल्याला काय करावे लागेल तर स्केच मोडमधून बाहेर पडा तिथे वर जा तेथे New आणि Save अशा प्रकारच्या गोष्टी आहेत या Save चा वापर करून मी माझे रेखाचित्र नेहमी जतन करून ठेवू शकतो कदाचित एखाद्या विशिष्ट गोष्टीसाठी आपण डेस्कटॉप वर काहीतरी तयार करू शकता परंतु रेखाचित्रांचा सर्व करताना त्यासाठी नवीन फोल्डर तयार करणे हे नेहमीच श्रेयस्कर असते त्यानंतर Open वर क्लिक करा हे पहिले रेखाचित्र आहे त्यास आपण आपल्याला आवडेल ते नाव देऊ शकतो मी त्याला फक्त Part1 2D drawing असे नाव देत आहे आता ड्रॉइंग्स सेव्ह करण्यासाठी येथे नोटेशन आहे कारण सॉलिडवर्क्स ड्रॉइंग्स सेव्ह करण्यासाठी एक विशेष फॉरमॅट वापरतात इथे Part option sld part असे काहीतरी आहे याचाच अर्थ हा सॉलिडवर्क्सचा भाग आहे किंवा रेखांकनाचा भाग आहे तुम्ही याच्या वेगवेगळ्या आवृत्त्या जतन करून ठेवू शकता जसे की तुमच्याकडे वेगवेगळे फॉरमॅट्स आहेत त्यापैकी JPEG फॉरमॅट चा वापर करून तुम्ही ते जतन करू शकता पण जर तुम्ही त्यास prt किंवा sld या सारख्या फॉरमॅट मध्ये पार्ट ड्रॉइंग सारखे सेव्ह करणार असाल तर नंतर तुम्ही ड्रॉईंग मागवू शकता आणि त्यास अद्ययावत करू शकता त्यात अधिक तपशील जोडू शकता तसेच रेखाचित्रात बदल देखील घडवून आणू शकता याची पहिली पायरी म्हणजे तुम्हाला ते नेहमी जतन करावे लागेल म्हणूनच रेखाचित्र नेहमी जतन करत जा आता थेट close वर क्लिक करून हे रेखाचित्र बंद करा आता पुन्हा आपल्याला यास उघडायचे आहे तर नवीन उघडण्याकरिता New वर क्लिक करा जर आपल्याला जुने उघडायचे असेल तर Part1 2D सारखा पर्याय आहे जर तुम्ही फक्त सॉलिडवर्कवर माउस हलवत असाल तर ते लगेचच आम्ही आधीच काम केलेल्या भागाची छोटी आवृत्ती आपल्याला दिसते तर जर तुम्हाला त्यात बदल घडवून आणायचे असतील तर त्यावर क्लिक करा त्यामुळे लगेचच हे रेखाचित्र उघडेल परंतु जोपर्यंत आपण या संपूर्ण गोष्टीला ड्रॉइंग शीटमध्ये रूपांतरित करत नाही तोपर्यंत ही परिमाणे आपण या स्तरावर पाहू शकत नाही सॉलिडवर्क्स हे तुम्ही रचना करत असताना कोणत्या प्रकारची परिमाणे वापरली होती याचा शोध लावते व अगदी तीच परिमाणे तुम्हास दाखवते आणि त्यास त्याच्या आतमध्ये जतन करून ठेवते त्यानंतर तुम्ही ते सेव्ह केल्यावर जोपर्यंत तुम्ही त्याचे रूपांतरण करत नाही किंवा कुठल्याही आधीपासून उपलब्ध असलेल्या फंक्शन चा वापर करीत नाही तोपर्यंत थेट परिमाणे दाखवली जाऊ शकत नाहीत तर पुढील तासात आपण इतर प्रकारच्या गोष्टींबद्दल अधिक जाणून घेऊ जसे की 2D शीटवर वर्तुळे कशी काढायची कदाचित स्लॉट्स सरळ स्लॉट कसे बनवायचे लंबवर्तुळ कसे बनवायचे वेगवेगळ्या प्रकारच्या पंचकोनी संरचना कशा तयार करायच्या तसेच आणखी इतर काही गोष्टी देखील जाणून घेऊ